तर या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे शेवटच्या मॉड्यूलमध्ये आम्ही जे पाहिले ते आहे की आम्ही MOSFET साठी प्रक्रिया प्रवाह कसे तयार करू शकतो आणि मला आशा आहे की आपण ते व्याख्यान पाहिले असेल आणि जर तुम्हाला MOSFET दिल्यास तुम्हाला आता एक मूलभूत कल्पना असेल आणि जर तुम्हाला MOSFET तयार करण्यासाठी प्रक्रिया प्रवाह डिझाइन करण्यास सांगितले गेले तर तुम्ही रचना बनवू शकता किंवा कमीतकमी डिझाइनवर प्रक्रिया करू शकता आणि पूर्वीच्या व्याख्यानासह आता आपण कमीतकमी अनेक उपकरणांसाठी प्रक्रिया प्रवाह डिझाइन करण्यास सक्षम आहात हे बस सेन्सर असू शकते ते गॅस सेन्सर असू शकते त्याचप्रमाणे मायक्रो हीटर असू शकते म्हणून एकदा आपण प्रक्रिया प्रवाह आणि विशिष्ट प्रक्रियेच्या प्रवाहासाठी कृती योग्य कृती शिकल्यानंतर गोष्टी खूप सोप्या होतात आता या मॉड्यूलमध्ये आपण MOSFET ची वैशिष्ट्ये कशी समजून घेऊ शकतो आणि आपण MOSFET ला कंरट मीरर म्हणून कसे लागू करू शकतो हे पाहू म्हणून जर तुम्ही स्क्रीनवर परत आलात तर तुम्हाला जे दिसते ते MOSFET आहे जे आम्ही आधीच पाहिले आहे की ही योजनाबद्ध आहे जी तुमची N चॅनेल वर्धन प्रकार रचना आहे आणि आम्हाला आधीच माहित आहे की N चॅनेल एनहॅन्समेंट प्रकार रचना P प्रकार सब्सट्रेट बरोबर आहे सब्सट्रेट आहे आणि मग तुमच्याकडे स्त्रोत आहे तुमच्याकडे ड्रेन आहे हे असे असू शकते ते वेगळ्या प्रकारे देखील असू शकते त्याच गोष्टीला काही फरक पडत नाही तुम्ही हा स्त्रोत मानता की नाही या ड्रेनला तुम्ही महत्त्व देत नाही तर त्याच्याकडे स्त्रोत आहे ड्रेन आहे आणि गेट आहे आणि मग हे MOSFET कसे कार्य करेल हे आपल्याला समजून घ्यावे लागेल तर MOSFET चे बांधकाम कार्य समजून घेऊया आम्हाला माहित आहे की सक्रिय उपकरणे काय आहेत सक्रिय उपकरणे इलेक्ट्रॉनचा प्रवाह नियंत्रित करू शकतात आणि अखेरीस विद्युत् प्रवाह उदाहरणार्थ BJT JFET MOSFETs ही सर्व सक्रिय उपकरणे निष्क्रिय उपकरणे आहेत विद्युत् प्रवाह आणि किंवा इलेक्ट्रॉनचा प्रवाह नियंत्रित करू शकत नाही आणि हे डायोड कॅपेसिटर बरोबर आहेत म्हणून जेव्हा आम्ही MOSFET बद्दल चर्चा केली किंवा जेव्हा आम्ही MOSFET बद्दल चर्चा केली तेव्हा ही निष्क्रिय उपकरणांची उदाहरणे आहेत साधारणपणे MOSFET 2 प्रकारांमध्ये विभागला जातो एक तुमचा कमी होणारा प्रकार MOSFET दुसरा एक तुमचा एनहॅन्समेंट प्रकार MOSFET आणि मग जेव्हा आपण डिप्लेशन टाइप MOSFET बद्दल बोलतो तेव्हा आपण पुढे समजतो की N चॅनेल डिप्लेशन प्रकार आहे तेथे P चॅनेल डिप्लेशन प्रकार आहे तेथेN चॅनेल एनहॅन्समेंट प्रकार आहे तेथे P चॅनेल वर्धन प्रकार आहे आता जेव्हा आपण कमी होणाऱ्या प्रकार MOSFET बद्दल बोलतो तेव्हा चॅनेल सुरवातीला आधीच आहे जेव्हा आपण MOSFET वर्धन प्रकाराबद्दल बोलता तेव्हा स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान कोणतेही चॅनेल नसते याचा आत्ता काय अर्थ होतो ही रचना आपण काय पाहिली आहे ही रचना तेथे एक चॅनेल आहे कोणतेही चॅनेल नाही तर हा तुमचा वर्धित प्रकार MOSFET आहे परंतु जर स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान आधीपासूनच विद्यमान चॅनेल असेल जर स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान एक चॅनेल अस्तित्वात असेल तर तो एक कमी होणारा प्रकार MOSFET आहे तर सुरुवातीपासून गेट ते गेट ते सोर्स व्होल्टेज लागू न करता ड्रेन टू सोर्स व्होल्टेज लागू न करता जर सुरुवातीला चॅनेल असेल तर त्याचा कमी होणारा प्रकार जर चॅनेल नसेल तर तो आपला एनहॅन्समेंट प्रकार आहे म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा आपणास आधीच माहित आहे की हे चिन्ह कमी होण्याच्या प्रकारासाठी आहे N चॅनेल कमी करण्याचा प्रकार P चॅनेल कमी करण्याचा प्रकार वाढवण्याचा प्रकार N चॅनेल वृद्धी आणि कमी करण्याच्या प्रकारासाठी आहे आता येथे मूलभूत फरक असा आहे की जर तुम्ही पाहिले तर ड्रेन गेट स्त्रोत हे जोडलेले नाहीत याचा अर्थ चॅनेल तेथे नाही चॅनेल कमी होण्यामध्ये चॅनेल प्रकार नाही आणि वाढीमध्ये चॅनेल आधीच अस्तित्वात आहे म्हणून एनहॅन्समेंट प्रकार आहे की कमी करण्याचा प्रकार आहे हे समजून घेण्याचा सोपा मार्ग आहे जेव्हा आपल्याला ट्रान्झिस्टरसाठी हे चिन्ह दिले जाते तेव्हा आपण समजू शकता की स्त्रोत ड्रेन सारखा ब्रेक आहे आणि गेट्स स्त्रोत आहेत आणि ड्रेन जोडलेले नाहीत स्त्रोत आणि ड्रेन जोडलेला नाही तो तुमचा एनहॅन्समेंट प्रकार आहे स्त्रोत आणि ड्रेन या विशिष्ट पद्धतीने जोडलेले आहेत जे तुम्ही येथे पाहू शकता मग ते तुमचे कमी होण्याचा प्रकार बनते कारण चॅनेल कमी होण्याच्या प्रकारात आहे चॅनेल वाढीच्या प्रकारात अनुपस्थित आहे हा MOSFET चा प्रकार समजून घेण्याचा किंवा ओळखण्याचा दुसरा मार्ग आहे आता तुम्हाला सब्सट्रेट बॉडी सब्सट्रेट बॉडी P टाईप आहे आणि जर मी डिफ्यूज केले किंवा मी N चॅनेलला P टाईपमध्ये टाकले तर हे माझे स्त्रोत आणि ड्रेन बनते आणि कारण तेथे P आहे कारण तेथे एक निर्मिती होईल या कमी होणाऱ्या प्रदेशामध्ये कमी होण्याच्या प्रदेशाची निर्मिती होईल कारण आपण स्लाइडवरील योजनांमधून पाहू शकतो आणि आपण येथे पाहू शकता की बेससाठी कनेक्शन आहे किंवा सब्सट्रेटसाठी जोडलेले आहे ड्रेनसाठी स्त्रोत कनेक्शनसाठी सब्सट्रेट कनेक्शनसाठी बेस कनेक्शनसाठी कनेक्शन आता हा सब्सट्रेट P प्रकार स्त्रोत आणि ड्रेन N प्रकार आहे तर हे N चॅनेल आणि सब्सट्रेट N टाइप योग्य स्त्रोत आणि ड्रेन P प्रकाराचे आहेत याचा अर्थ काय जर माझा थर हा माझा सिलिकॉन असेल तर माझा सिलिकॉन जर माझे सिलिकॉन P प्रकार आहे तर माझे स्त्रोत आणि माझे ड्रेन हे दोन्ही N प्रकार आहेत जर माझे चॅनेल N प्रकार असेल तर आपण म्हणू की माझा सब्सट्रेट N प्रकार आहे माझा स्त्रोत आणि ड्रेन P प्रकार आहे हे समजण्याचा दुसरा मार्ग आहे तर n प्रकार आणि P प्रकार पहा मी बोलत आहे सब्सट्रेट बद्दल नंतर MOSFET चॅनेल बद्दल बोलत नाही आणि MOSFET वर्धन प्रकारासाठी आता वेगळे आहे मी वर्धित प्रकार MOSFET बद्दल बोललो तर वाढीचा प्रकार MOSFET कसा दिसतो ते पाहू तर आम्ही येथे जे पाहतो ते आपण येथे पाहतो हे सब्सट्रेट आहे थर पी प्रकार योग्य आहे याचा अर्थ बहुसंख्य वाहक उजवीकडे आहेत अल्पसंख्यक वाहक इलेक्ट्रॉन आहेत मोबाईल चार्ज वाहक मोबाइल हातात समान आहेत म्हणूनच शुल्क तटस्थता राखली जाईल P प्रकार बहुसंख्य म्हणजे हेल आणि अल्पसंख्याक म्हणजे इलेक्ट्रॉन आता मोबाईल चार्ज वाहकासाठी मोबाईल आयनांच्या बरोबरीने आहे याचा अर्थ आमची शुल्क तटस्थता योग्य राहील आता तुमच्याकडे स्त्रोत आहेत तुमच्याकडे ड्रेन आहे तुमच्याकडे स्त्रोतासाठी कनेक्शन आहे तुमच्याकडे ड्रेनसाठी कनेक्शन आहे तुमच्याकडे गेटचे कनेक्शन आहे तुमच्याकडे तुमचे बेस किंवा सबस्ट्रेटचे कनेक्शन आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की गेट ऑक्साईड फक्त 100 नॅनोमीटर 1000 अँगस्ट्रॉम आहे तर येथे गेट ऑक्साईड अत्यंत पातळ आहे हे तुमचे एनहॅन्समेंट MOSFET आहे कारण तुम्ही कोणतेही स्त्रोत पाहू शकत नाही आणि तुमच्या स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान कोणतेही चॅनेल उपस्थित आहे आणि तुमच्या सोर्स आणि ड्रेन मध्ये कोणतेही चॅनेल सोपे नाही आता मी तुम्हाला आधी जे काही सांगितले आहे तीच गोष्ट आहे एनहॅन्समेंट प्रकार ट्रान्झिस्टर मग वाढीचे प्रकार ट्रान्झिस्टर कसे दिसतात कमी होणारे प्रकार ट्रान्झिस्टर कसे दिसतात वर्धन प्रकार p mos ट्रान्झिस्टर कसा दिसतो डिप्लेशन प्रकार p mos ट्रान्झिस्टर कसा दिसतो असे दिसते आणि नंतर आपण पूरक मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर देखील पाहू तर आपण प्रथम वर्धन प्रकार n mos transistor बद्दल बोलूया तर जर तुम्हाला हे विशिष्ट योजनाबद्ध दिसले तर ते काय दर्शवते हे दर्शविते की आपल्याकडे एक सब्सट्रेट आहे आणि वेफरचा प्रकार P प्रकार आहे त्यामध्ये आपल्याकडे N चॅनेल स्त्रोत पसरला आहे आणि उजवीकडे ड्रेन आहे आणि नंतर आपल्याकडे ऑक्साईडच्या टिंडरने वेगळे केलेले गेट आहे आणि गेट हा धातूचा उजवा आहे तर आता तेथे काय होईल ते येथे धातू आहे या प्रदेशात वाहक आहे आणि हे तुमचे ऑक्साईड आहे हे तुमचे ऑक्साईड आहे याचा अर्थ असे दिसते की आपल्याकडे इन्सुलेटिंग मटेरियलद्वारे विभक्त 2 कंडक्टिंग प्लेट्स आहेत आणि ही इन्सुलेटिंग सामग्री ही तुमची सिलिकॉन डायऑक्साइड आहे असे दिसते की जेव्हा आपण ही विशिष्ट आकृती पाहतो तेव्हा असे दिसते की जर आपल्याला गेट बरोबर दिसले आणि आपण हे बाडि पाहिले तर असे दिसते आणि जर आपण हे ऑक्साईड पाहिले तर असे दिसते की तेथे 2 कंडक्टिंग प्लेट्स आहेत जे डायलेक्ट्रिक सामग्रीने विभक्त आहेत म्हणून जेव्हा तुमच्याकडे डायलेक्ट्रिक मटेरियलद्वारे विभक्त 2 कंडक्टिंग प्लेट असते तेव्हा ते तुमचे कॅपेसिटर बनते ही कॅपेसिटरची व्याख्या आहे म्हणून मी VGS लागू केल्यास या विशिष्ट प्रकरणात तुम्हाला शुल्क वाहक दिसतात याचा अर्थ याप्रमाणे आणि नकारात्मक गेट सकारात्मक लागू करा गेट सकारात्मक आहे स्रोत नकारात्मक आहे मग या प्रकरणात माझे गेट पॉझिटिव्ह असेल स्त्रोत नकारात्मक असेल आणि मी ही गोष्ट स्त्रोताशी जोडत आहे पुन्हा मला ते इथे लिहू द्या तर तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की माझा स्रोत नकारात्मक गेट आहे सकारात्मक गेटवर स्रोत लागू करणे गेट टू सोर्स व्होल्टेज किंवा सोर्स टू गेट व्होल्टेज आणि मी माझ्या सब्सट्रेटला स्त्रोताशी जोडत आहे या प्रकरणात हे कनेक्शन असेल ज्यामध्ये मी पाहू शकतो की एक सकारात्मक शुल्क आहे तेथे एक नकारात्मक शुल्क आहे नकारात्मक शुल्क आहे ते येथे कसे येते कारण जेव्हा मी सकारात्मक चार्ज लागू करतो येथे नंतर पी प्रकारातील अल्पसंख्याक वाहक पी प्रकारातील अल्पसंख्याक वाहक जे विद्यमान इलेक्ट्रॉन आहेत जे येथे गेटच्या दिशेने येतील हे गेटच्या दिशेने आकर्षित होईल कारण सब्सट्रेट गेटच्या संदर्भात गेट पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे तर म्हणूनच येथे नकारात्मक शुल्क आकारले जाईल आणि चॅनेलची निर्मिती होईल तेथे चॅनेलची निर्मिती होईल आता एक प्रश्न आहे सब्सट्रेटमध्ये नकारात्मक शुल्क जमा होणारे नकारात्मक शुल्क सबस्ट्रेटमध्ये कसे जमा होते कारण तुम्ही येथे पाहता आम्ही येथे एक तपशीलवार समज दिली आहे तुम्ही तपशीलवार समजून घेऊ शकता VGS जेव्हा तुम्ही नकारात्मक मोबाईल आयन उघडण्यावर वाढ करता तेव्हा शरीराच्या अगदी जवळ असलेल्या छिद्रांना धक्का देऊन येथे असलेले इलेक्ट्रॉन उघडतात आम्ही घडू उजव्या निगेटिव्ह मोबाईल आयन येथे बाडि च्या जवळील छिद्रे ढकलून इलेक्ट्रॉन असतात या प्रकरणात सुरुवातीला ऑक्साईडजवळ इलेक्ट्रॉन जमा होतात तेव्हा आपण ऑक्साईडच्या जवळ इलेक्ट्रॉन जमा होताना पाहू शकता जेव्हा आपले VGS वाढत आहे याचा अर्थ तुमचे गेट स्त्रोताच्या तुलनेत अधिक सकारात्मक आहे तुमचे इलेक्ट्रॉन जे नकारात्मक मोबाइल आयन गेटच्या दिशेने जमा होऊ लागतील हे अल्पसंख्याक शुल्क वाहक आहेत हे तुमचे अल्पसंख्याक शुल्क वाहक आहेत आता नंतर VGS जर आपण वाढवले जर आपण VGS वाढवत राहिलो तर यामुळे नकारात्मक मोबाइल आयन उघड होतात ज्यामुळे चॅनेल तयार होते शेवटी ते चॅनेल बनवते जर मी आता नंतर VGS जर आपण वाढवले जर आपण VGS वाढवत राहिलो तर यामुळे नकारात्मक मोबाइल आयन उघड होतात ज्यामुळे चॅनेल तयार होते आणि जेव्हा मी व्हीजीएस म्हणतो तेव्हा एक चॅनेल तयार होईल मी गेट ते सोर्स व्होल्टेज व्हीजीएस वाढवत राहतो ही प्रक्रिया जेव्हा VGS वाढवण्यावर चॅनेल तयार होते या प्रक्रियेला या प्रक्रियेला उलटा म्हणतात आपण सर्वांनी याचा अभ्यास केला आहे जर हे नसेल तर या प्रक्रियेला उलटा म्हणतात आता आपण पुढे पाहू आता VGS 0 पेक्षा जास्त आहे याचा अर्थ असा आहे की उलटा स्त्रोत आणि ड्रेन यांच्या दरम्यान प्रवाहकीय वाहिन्या तयार होतात हे स्त्रोत आणि ड्रेन दरम्यान प्रवाहकीय चॅनेल तयार होते जसे आपण पाहू शकता आणि या प्रकरणात जेव्हा VGSS किंवा VGB च्या ऐवजी VGS वापरला जातो तेव्हा आम्ही नेहमी VGS वापरत असतो आम्ही VGS का वापरत नाही कारण इथे सब्सट्रेट आहे इथे स्रोत आहे आणि आम्ही सब्सट्रेट आणि स्त्रोत जोडला आहे आम्ही गेटवर स्रोताला पॉझिटिव्ह लागू करतो परंतु आम्ही नेहमी VGS म्हणतो आम्ही VGS किंवा VGB म्हणत नाही कारण स्रोत आणि थर अंतर्गत जोडलेले आहेतमी तुम्हाला आधी सांगितले आहे की मी ते येथे पुन्हा सांगत आहे स्त्रोत आणि थर आंतरिकरित्या जोडलेले आहेत म्हणूनच तुम्हाला फक्त 3 टर्मिनल फक्त 3 टर्मिनल सोर्स गेट आणि ड्रेन असलेले MOSFET IC सापडतील तर जेव्हा याचा अर्थ असा होतो की VGS चॅनेल गेट वाढवते ते देखील योग्य वाढते जर मी व्हीजीएस वाढवत राहिलो तर माझ्या चॅनेलची रुंदी देखील उजवीकडे वाढत राहील म्हणून जेव्हा VGS विशिष्ट व्होल्टेजपेक्षा जास्त खाली वाढविला जातो तेव्हा माझा करंट ID पुरेसा असतो जेव्हा माझा VGS विशिष्ट व्होल्टेजपेक्षा जास्त असतो तर काय होईल नाल्याच्या प्रवाहाच्या पुरेशा प्रवाहाचा पुरेसा प्रवाह असेल कारण आता स्त्रोतापासून माझे इलेक्ट्रॉन येथे वाहिनीचा वापर करून निचरापर्यंत पोहोचू शकत नाहीत तर करंट आयडीचा प्रवाह असू शकतो तर हा विशिष्ट व्होल्टेज ज्याच्या वर VGS पोहोचतो त्याला तुमच्या थ्रेशोल्ड व्होल्टेज म्हणतात ठीक आहे तर थ्रेशोल्ड व्होल्टेज VGS नेहमी या विशिष्ट प्रकरणात ओलांडला पाहिजे आम्ही N चॅनेल एमओएसएफईटी N चॅनेल वर्धन प्रकार एमओएसएफईटी बद्दल बोलत आहोत जेव्हा VGS थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा जास्त वाढवले जाते तेव्हाच मी पाहू शकतो की तेथे पुरेसा प्रवाह आहे करंट ड्रेन सोपे त्यामुळे VT काय आहे ते पाहूया VT हा तुमचा उंबरठा व्होल्टेज आहे व्होल्टेज ज्याचा परिणाम स्त्रोतापासून ड्रेन पर्यंत प्रवाहात लक्षणीय प्रमाणात होतो VGS ला ओलांडणे हे किमान व्होल्टेज आहे हे आपण पाहिले आहे तर आपण पाहू शकतो की पुरेसे प्रमाण स्त्रोतापासून ड्रेन कडे वाहते आहे आणि हा आपला करंट आयडी आहे आता जर माझ्याकडे VT पेक्षा VGS जास्त असेल तर काय होईल या प्रकरणात माझा आयडी वाढत जाईल येथे आपण पाहतो की स्त्रोताच्या संदर्भात VDS ड्रेन सकारात्मक आहे तर काय होईल जेव्हा स्त्रोत ड्रेन च्या संदर्भात माझे गेट पॉझिटिव्ह असते तेव्हा स्त्रोताच्या संदर्भात सकारात्मक असते तेव्हा ड्रेन या स्त्रोतापासून इलेक्ट्रॉनला आकर्षित करण्यास सुरवात करेल परंतु इलेक्ट्रॉनचा प्रवाह सुरू होण्यापूर्वी सुरुवातीला कोणतेही चॅनेल नाही परंतु कारण गेट पॉझिटिव्ह व्होल्टेजवर स्त्रोताशी तुलना केली जाते म्हणूनच वाहिनीची निर्मिती होते आणि चॅनेलची ही निर्मिती स्त्रोतापासून इलेक्ट्रॉनला ड्रेन च्या करंट आयडीमध्ये निर्माण होणाऱ्या नाल्याकडे जाण्यास मदत करेल म्हणून जसे मी VGS वाढवत आहे माझा ID वाढतच जाईल तर आणखी एक म्हणजे आम्हाला हा स्त्रोत सबस्ट्रेटशी जोडणे आवश्यक होते कारण स्त्रोत अंतर्गत सब्सट्रेटमध्ये जोडण्याचे कारण काय आहे तर स्त्रोत आणि सब्सट्रेट जोडण्याचे आणखी एक कारण म्हणजे अनेक पूर्वाग्रह संभाव्यता टाळणे जर मी एप्लाय केला नाही म्हणून जर मी अंतर्गत स्रोत सब्सट्रेटशी जोडत नाही तर मी पूर्वाग्रह क्षमता लागू करतो म्हणून हे टाळण्यासाठी तर मी वापरत असलेल्या अनेक पूर्वाग्रह संभाव्यता मी अर्ज करत नाही मी आंतरिकरित्या स्त्रोत आणि सबस्ट्रेटला योग्यरित्या जोडत आहे किंवा तुम्ही पाहू शकता की जेव्हा तुमच्याकडे IC असते तेव्हा स्त्रोत आणि सबस्ट्रेट्स आंतरिकरित्या जोडलेले असतात जेणेकरून बरीच पूर्वाग्रह क्षमता टाळता येईल पुढे जर आपल्याला व्होल्टेज VDS चा प्रभाव आढळला तर कमी होणाऱ्या लेयरवर या कमी होणाऱ्या लेयरवर व्होल्टेज VDS चा काय परिणाम होईल ते पुढे व्हीजीडी बरोबर शोधा कारण आम्हाला हे समजले पाहिजे की गेट आणि व्होल्टेजमध्ये विकसित व्होल्टेजमध्ये काय फरक आहे जेव्हा आम्हाला व्होल्टेज व्हीडीएसचा प्रभाव शोधावा लागेल म्हणून जर मला कमी होणाऱ्या लेयरवर व्होल्टेज VDS चा प्रभाव शोधायचा असेल तर मला गेट ओलांडून व्होल्टेज काय आहे ते शोधून काढावे लागेल म्हणून जर मी हे उदाहरण घेतले तर मी हे योजनाबद्ध घेतले जे तुमच्या लोकांसमोर आहे आणि मला हा VGD शोधायचा आहे तर मला किर्चॉफ व्होल्टेज कायदा वापरावा लागला जेव्हा मी Kirchhoffs व्होल्टेज कायदा वापरतो तेव्हा काय होईल तर आम्ही येथून जातो VG मग आम्ही येथे जातो 1 VGS मग आम्ही येथे जातो येथे या दिशेने अगदी बरोबर येथून आपण या मार्गाने जातो तर VG VGS VDS VD जर मी आपल्याकडे असलेल्या टर्मची पुनर्रचना केली तर VG VD VGS VDS बरोबर तो मार्ग आहे याचा अर्थ काहीही नाही परंतु गेट आणि ड्रेन ओलांडून माझे व्होल्टेज म्हणूनच मला व्हीजीडी आणि व्हीडीएसमधील संबंध सापडतो म्हणजे हे असे काहीतरी आहे जे मला सर्व ठीक आहे आता मला 3 वेगवेगळ्या प्रकरणांचा विचार करायचा आहे जेव्हा आपण केस VDS 0 व्होल्ट या प्रकरणात विचार करता तेव्हा प्रथम प्रकरण प्रथम प्रकरण पाहू VGD VGS VDS आम्हाला इथे समीकरणातून सापडले आहे VGD VGS VDS परंतु माझे VDS येथे एक VDS 0 व्होल्ट आहे म्हणून मी लिहू शकतो VGD VGS कारण माझे VDS 0 व्होल्ट याचा अर्थ कमी होणाऱ्या प्रदेशाची रुंदी एकसमान बरोबर असेल आता माझ्याकडे असल्यास VT 1 volt VGS 2 volt VGD त्यामुळे एक अतिरिक्त व्होल्टेज काहीही असेल पण width of channel excess voltage VGS VT 2 - 1 1 volt येथे काय अट आहे ते पहा माझ्याकडे व्हीटी 1 व्होल्ट असल्यास आणि माझ्याकडे असल्यास अट येथे आहे VGS 2 volt चॅनेलची रुंदी जास्त व्होल्टेज व्हीजीएस व्हीटी 2 1 1 व्होल्ट त्याचप्रमाणे जर माझ्याकडे VGS 3 व्होल्ट असेल तर या प्रकरणात VT 1 व्होल्ट माझे जादा व्होल्टेज 2 व्होल्ट आणि चॅनेलची माझी रुंदी योग्य असेल तर जेव्हा आपण VDS 0 व्होल्टचा विचार केला असेल चला केस क्रमांक 2 पाहू तो VDS ≠ 0 व्होल्ट आहे त्या बाबतीत काय होईल आणि VDS 0 व्होल्ट एवढेच नाही तर ते 0 पेक्षा मोठे नाही 0 तर या प्रकरणात VGD मध्ये हे समीकरण पुन्हा समीकरण क्रमांक एक बरोबर आहे हे समीकरण वापरा या प्रकरणात जेव्हा VDS वाढतो कारण VDS 0 VGD व्होल्ट कमी होते जर VDS वाढला तर VGD कमी होईल आणि हे VGD कमी करते याचा अर्थ असा होतो की ड्रेन गेटपेक्षा अधिक सकारात्मक होत आहे जर ड्रेन गेटपेक्षा अधिक सकारात्मक होत असेल तर कमी होणारा प्रदेश एकसमान सोपा नसेल अगदी बरोबर पुन्हा पहा आपण ही स्थिती पाहूया आपल्याकडे हे आहे VGD VGS VDS पण जर मी VDS वाढवत राहिलो माझा VGD सहज कमी होत राहील आता जर VGD कमी होत राहिले याचा अर्थ माझा ड्रेन ड्रेन अधिक सकारात्मक होत आहे VDS अधिक सकारात्मक होत आहे आणि VGD कमी होत आहे याचा अर्थ ड्रेन आहे कारण VGD काहीच नाही परंतु VGD व्हीजी VDS जर माझे व्हीजीडी खाली जात असेल याचा अर्थ माझे ड्रेन व्होल्टेज गेटपेक्षा अधिक सकारात्मक होत आहे या प्रकरणात कमी होणारा प्रदेश एकसमान नाही चला मग प्रकरण क्रमांक 3 विचार करू या प्रकरणात आपण जे पाहतो ते आपण पाहतो VDS VGS VC आता या प्रकरणात हे आणखी एक प्रकरण आहे जर VGS VGS VD मग आपल्याकडे हे सूत्र पुन्हा समीकरण क्रमांक एक आहे जे होते VGDVGS VDS कारण व्हीडीएसचे पर्यायी मूल्य जे येथे आहे मग माझ्याकडे आहे VGD VGS VGS VD तर VGD VD आणि हे थ्रेशोल्ड व्होल्टेजवर काहीच नाही याचा अर्थ वाहिनीची रुंदी अरुंद होईल आणि हे फक्त नाल्याच्या बरोबर घडते तुम्हाला काय समजले आहे की या समीकरणातून जर मी या विशिष्ट प्रकरणाचा विचार केला तर माझ्याकडे आहे VDG VT आणि या प्रकरणात काय होईल कारण माझे VDG VT वाहिनीची रुंदी अरुंद होईल आणि हे नाल्याजवळ घडेल आणि तुम्ही इथे पाहू शकता की नाल्याजवळील चॅनेलची रुंदी अरुंद होईल तेव्हा ती अरुंद होईल याचा अर्थ असा की माझा व्होल्ट माझा करंट एक प्रकारचा रिग आहे स्थिर आहे माझा वर्तमान रिग स्थिर उजव्यासारखा आहे आणि या विशिष्ट व्होल्टेजला पिंच ऑफ व्होल्टेज म्हणतात जणू मी चिमटा काढत आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला चिमटा काढता तेव्हा ते त्याचे प्रवाह तिथेच थांबते तर असे दिसते की आम्ही वाढीकडे वळलो आहोत कधीकधी चिमूटभर व्होल्टेज आवश्यक असते आणि ते संतृप्त होऊ लागते तर याला व्हीडी संतृप्ति असेही म्हणतात लेखन व्होल्टेजला व्हीडी संतृप्ति किंवा व्हीडी संच असेही म्हणतात तर व्हीडी सेट कधी होईल VD सेट VGS VG साठी आवश्यक VDS आवश्यकतेपर्यंत पोहोचल्यावर होईल तर आम्ही 3 वेगवेगळी प्रकरणे पाहिली आहेत एक प्रकरण VDS 0 होते दुसरे प्रकरण होते VDS ≠ 0 आणि VDS 0 तिसरे प्रकरण VDS VGS VD आहे आता जर मला समजून घ्यायचे असेल तर वर्धन प्रकाराची नाली आणि हस्तांतरण वैशिष्ट्ये काय आहेत एमओएसएफईटी मला समजून घ्यायचे आहे की वाढीच्या प्रकारातील ड्रेन आणि ट्रान्सफर वैशिष्ट्ये काय आहेत एमओएसएफईटी चला पाहूया आपण पाहू या आता आपल्याला माहित आहे की आउटपुट व्होल्टेज व्हीडीएस आउटपुट करंट आयडी आहे आणि कंट्रोल व्हेरिएबल व्हीजीएस आहे कारण जर मी व्हीजीएस वाढवत राहिलो तर माझे वर्तमान वाढणे योग्य आहे So control variable is my VGS now drain characteristic is ID versus VDS for various levels of VGS that is we have to see तर कंट्रोल व्हेरिएबल माझे व्हीजीएस आहे आता ड्रेन वैशिष्ट्य म्हणजे व्हीजीएसच्या विविध स्तरांसाठी आयडी विरुद्ध व्हीडीएस आहे जे आपल्याला पाहायचे आहे आता VT आणि स्थिर k आधीच दिले आहे याचा अर्थ थ्रेशोल्ड व्होल्टेजचे मूल्य काय आहे हे आपल्याला आधीच माहित आहे आता आपल्याला वेगवेगळ्या प्रकरणांचा विचार करायचा होता पहिले प्रकरण म्हणजे VGS VT जेव्हा तुमचे गेट टू सोर्स व्होल्टेज थ्रेशोल्ड व्होल्टेजपेक्षा जास्त असेल तेव्हा काय होईलप्रभावी v प्रभावी म्हणजे काहीच नाही परंतु VGS VT बरोबर आपल्याला माहित आहे की VDS 0 म्हणजे 0 च्या बरोबरीचा अर्थ जेव्हा आम्ही VDS 0 लावले याचा अर्थ असा की जर मी येथे काहीही लागू केले नाही जर मी येथे 0 व्होल्टेज लावले तर तुम्हाला डाव्या बाजूला उजवीकडे दिसेल तर वर्तमान 0 असेल ते बरोबर वाहणार नाही जर मी व्हीडीएस वाढवले तर माझा प्रवाह उजवीकडे वाढू लागेल तर आणि ते व्होल्टेज पर्यंत वाढेल जे माझे चिमूटभर व्होल्टेज आहे जे आम्ही आधीच पाहिले आहे आणि माझा प्रवाह स्थिर होईल माझा प्रवाह स्थिर होईल पिंच ऑफ व्होल्टेज काहीच नाही परंतु माझे व्हीडी संतृप्ति हे सोपे आहे Case one VGS VT Veffective VGS VT VDS 0 ID 0 VDS increases ID increases and VDS VD saturation या विशिष्ट स्थितीत जर माझी VD संतृप्ति VDS VGS VT असेल तर काय होईल ते पाहू तर जर मी या विशिष्ट सर्किटसाठी किर्चॉफ व्होल्टेज कायदा लागू केला तर माझ्याकडे काय असेल आम्ही येथून VDS आणि अशा दिशेने सुरुवात करतो तर VDS VGD VGS 0 याचा अर्थ VGD VGS VDS व्हीडीएस व्हीजीएस व्हीटीमध्ये पिंच ऑफ व्होल्टेजमध्ये हीच स्थिती आहे VDS VGS VT आम्हाला माहित आहे की VGS VT बंद करा तर नाली आणि स्त्रोत व्हीडीएस व्हीजीएस व्हीटी ओलांडून माझे व्होल्टेज बंद करा नंतर माझी चुटकी बंद होईल या विशिष्ट स्थितीत माझ्याकडे व्हीजीडी समतुल्य आहे म्हणून मला हे मूल्य या विशिष्ट समीकरणात बदलावे लागेल तर VGD VGS VGS VT हे गेलेले व्हीजीडी काहीच नाही परंतु माझे थ्रेशोल्ड व्होल्टेज व्हीटी आहे तर चॅनेलची रुंदी 0 पर्यंत पोहोचल्यासारखी दिसते चॅनेलची रुंदी कमी होत चालली आहे तर येथून ते कमी होत जाईल आणि नंतर ते येथे पोहोचेल जे तुम्ही डाव्या बाजूला येथे पाहू शकता जे मी तुम्हाला काढले आहे ते तुम्हाला बरोबर दिसत आहे असे दिसते की ते 0 च्या जवळ येत आहे आणि म्हणूनच ID आयडी संपृक्तता असेल आता तुम्हाला VD VGS VT दिसेल हे आम्हाला माहीत आहे VDS VGD VGS 0 म्हणून जर मी एप्लाय केला तर मी माझे VDS वाढवत राहिलो मी माझ्या ID मध्ये बदल पाहू शकतो पण ते पोहोचू शकत नाही हे माझ्या VGS वर अवलंबून आहे तर माझ्याकडे आहे VGS1 VGS2 VGS3 2 VGS थ्रेशोल्डच्या बरोबरीचे आहे तर या मूल्याच्या वर जेथे VGS थ्रेशोल्ड मूल्यापेक्षा जास्त आहे VT येथे मूल्य खाली जेथे VGS VT तसेच VGS VT माझा प्रवाह वाहू शकतो आम्ही हे पहिल्या स्लाईडमध्ये पाहिले आहे याचा अर्थ वाढत्या व्होल्टेजवर मी वाढत्या प्रवाहात बदल पाहू शकतो किंवा आम्ही किती व्हीजीएस लागू करतो यावर अवलंबून आहे मी माझे VDS वाढवत राहिलो तुम्हाला पुन्हा माझ्या ID मध्ये बदल दिसतो म्हणून जर मी माझा व्हीजीएस वाढवत राहिलो तर मी मिळवू शकणारा उच्च प्रवाह मी पाहू शकतो आणि हा विशिष्ट प्रदेश तुम्हाला दिसेल की तेथे एक संतृप्ति किंवा चिमूटभर क्षेत्र आहे म्हणून जर तुम्ही व्हीडी संपृक्तता वाढवत राहिलात जर मी हे व्हीडी संतृप्ति बरोबर वाढवत राहिलो तर यामुळे ब्रेकडाउन होईल व्हीजीएसच्या विशिष्ट मूल्यासाठी आपण काही स्थिर x बरोबर म्हणूया की आमच्याकडे व्हीडीएस आहे आमच्याकडे आयडी आहे म्हणून जर मी व्हीडीएस वाढवत राहिलो तर मला जे दिसेल ते असे आहे की माझा वर्तमान हा व्हीडीएस आहे हा आयडी आहे जर मी माझा व्हीडीएस वाढवत राहिलो जर मी माझा व्हीडीएस वाढवत राहिलो तर मला जे दिसेल ते गेट फ्लो व्होल्टेजवर अवलंबून मी करंटमध्ये होणारा बदल पाहू आणि मग ते व्हीजीएसला संतृप्त करत राहील ते येथे पोहोचेल तरीही मी व्हीडीएस वाढवत राहतो तरीही मी व्हीडीएस वाढवत राहतो मग अचानक तुम्हाला दिसेल की ते ब्रेकडाउन सुरू होते हे अचानक चालू होते आणि ही माझी ब्रेकडाउन स्थिती आहे आणि माझे MOSFET खराब होऊ शकते तर आम्हाला जे समजते ते म्हणजे स्थिर व्हीजीएससाठी आम्ही व्हीडीएस लागू करू शकतो परंतु आपण व्हीडीएसचे विशिष्ट व्होल्टेज ओलांडल्याचे पाहता आम्हाला ब्रेकडाउन प्रभाव दिसू शकतो तर आता आपण आणखी एक प्रकरण पाहू आपण पहिले प्रकरण बरोबर पाहिले आहे जिथे आम्ही विचार केला आहे जिथे आम्ही त्या VGS VT चा विचार केला आहे व्हीजीएस 2 व्हीजीएस 1 पेक्षा कमी आहे अशा दुसऱ्या प्रकरणाचा विचार करूया VGS2 कोणता VGS2 हा लाल रंग येथे आहे तपकिरी रंगाने किंवा लाल रंगाने दाखवलेली ही ओळ VGS2 आहे आणि ही ओळ तुमची VGS1 आहे तर हे प्रकरण VGS2 VGS1 पेक्षा कमी आहे याचा विचार करू द्या याचा अर्थ चॅनेल आणि व्हीजीएस चॅनेल रुंदी बरोबर आहे जर मी चॅनेलची रुंदी वाढवली तर माझी चालकता वाढेल किंवा माझा प्रतिकार कमी होईल आता जेव्हा VGS VGS सुद्धा याचा अर्थ 2 मधील माझी प्रतिरोधकता 1 किंवा R2 R1 बरोबरच्या प्रतिरोधकतेपेक्षा कमी आहे तर माझ्याकडे काय असेल VDS VGS VT आणि मग आपल्याकडे काहीच नाही पण VGS VGS1 असल्यानेच उतार 2 उतार 1 पेक्षा कमी आहे आणि लवकर चिमटे काढणे लवकर होईल चिमटे बंद होईल चला पुन्हा एकदा पाहूया याचा अर्थ काय आहे जर माझ्याकडे हे विशिष्ट समीकरण असेल तर माझे VGS2 VGS1 याचा अर्थ मी पाहतो की 2 वर प्रतिकार एका उजवीकडील प्रतिकारापेक्षा जास्त आहे कारण गेट टू सोर्स व्होल्टेज अधिक आहे याचा अर्थ व्हीजीएस 1 वर मी जे वर्तमान पाहणार आहे ते जास्त असेल कारण एकावर प्रतिकार 2 च्या तुलनेत कमी आहे तो प्रतिकार जास्त आहे कारण व्हीजीएस 2 चे प्रतिकार प्रतिकारांच्या तुलनेत जास्त असेल जेव्हा करंट जास्त असेल जर मी व्हीजीएस 1 ला लागू करत आहे आणि जेव्हा मी व्हीजीएस 2 लावत आहे तेव्हा माझे करंट कमी असेल आपण येथे आलेखातून देखील पाहू शकता की व्हीजीएसच्या भिन्न मूल्यासाठी माझे व्हीजीएस व्हीजीएस 2 पासून या व्हीडीएसचे करंट मूल्य भिन्न आहे तर काय होईल लवकर चिमूटभर तर व्हीजीएसच्या तुलनेत माझी चिमूटभर लवकर होते हे तुम्ही येथे पाहू शकता आता जर संतृप्ति प्रदेश असेल तर परिस्थिती प्रदेश काय आहे तेव्हा जेव्हा माझे व्हीडीएस अत्यंत उच्च असते तेव्हा मी तुम्हाला सांगितले की जेव्हा आम्ही व्हीडीएसपेक्षा खूप जास्त वर पोहोचतो ID k 2 मग माझ्याकडे काय असेल माझे के काहीच नाही परंतु हे विशिष्ट मूल्य आता आम्हाला समीकरणे काढण्यात तपशीलवार नाही समीकरणे काढण्यात रस नाही तर आत्ताच तुम्ही फक्त समजता की जर तुम्हाला दिलेल्या समीकरणातून तुम्ही काय समजू शकता हे समीकरण खरोखरच न काढण्याची कल्पना आहे तर आम्ही नंतर एक 2 व्युत्पत्ति पाहू परंतु आत्ताच जर तुम्हाला दिलेले असेल तर समीकरणातून समीकरण आपण समजू शकतो की मी ड्रेनमध्ये स्त्रोत बदलल्यास स्त्रोत ते स्त्रोत व्होल्टेजमध्ये बदलल्यास एकूण गोष्टी कशा घडतील एमओएसएफईटीची कामगिरी कशी बदलणार आहे ही कल्पना ठीक आहे तर आम्ही स्क्रीनवर परत जातो जे आपण पाहतो VDS VGS VT ID k 2 k ID 2 which is given in ms v2 k स्थिर आहे आणि W l गुणोत्तरांवर अवलंबून आहे डब्ल्यू एल गुणोत्तर चॅनेल गुणोत्तर आहे आणि माझ्याकडे के समान आहे स्थिर k ID VGS ऑन VT 2 जे ms v2 मध्ये दिले आहे आता मला ट्रायोड रीजन ट्रायोड रीजन उजव्या बाजूला डावीकडे पहायचे आहे म्हणून जर मी जर तुम्ही या विशिष्ट आलेखाचा विचार केला तर या विशिष्ट आलेखाचा विचार करा जे तुम्हाला व्होल्टेज VDS विरुद्ध करंट ID व्होल्टेज VDS विरुद्ध करंट ID जे दिसते ते VGS च्या वेगळ्या मूल्यासाठी VGS च्या वेगळ्या मूल्यासाठी वाढते आहे भिन्न प्रवाह पहा येथे आपण जे पाहतो ते येथे आपण पाहतो ते म्हणजे जर तुम्हाला पिंच ऑफ व्होल्टेज दिसले आणि जर तुम्ही एक चिमूटभर व्होल्टेज परत परस्पर जोडणारी रेषा काढली तर व्हीडीएस संपृक्ततेच्या डाव्या बाजूस सर्वकाही तुमचा ट्रायोड प्रदेश आहे त्रिकूट प्रदेश And VDS VGS VT So we can write तर आपण लिहू शकतो ID 2k VDS VDS2 2 जर आम्ही कट ऑफ क्षेत्राचा विचार केला तर कट ऑफ प्रदेश कोठे आहे कट ऑफ प्रदेश येथे आहे होय तुम्हाला ते बरोबर मिळाले ते कुठे आहे ते या भागातच आहे म्हणून जेव्हा VGS VT पेक्षा अत्यंत कमी असते किंवा VT च्या बरोबरीने कमी असते तेव्हा आमच्याकडे करंट ID 0 असते तुम्ही येथे पाहू शकता की करंट 0 आहे कारण माझे VGS VT आता n चॅनेल MOSFET चे हस्तांतरण वैशिष्ट्ये पाहू तर आपण येथे काय पाहतो तुम्हाला ही एक उजवीकडची उजवी बाजू दिसते माझ्याकडे जे आहे ते माझ्याकडे व्हीडीएस आहे आणि माझ्याकडे सध्या येथे आयडी चालू आहे आयडी आता हा आलेख तुम्हाला व्हीजीएसच्या भिन्न मूल्यासाठी आधीच माहित आहे तर असे गृहीत धरा की माझे थ्रेशोल्ड व्होल्टेज VT 2 volts मी VT 2 volts गृहित धरत आहे मग माझे गेट ते स्त्रोत व्होल्टेज याचा अर्थ माझे व्हीजीएस 2 व्होल्टपेक्षा मोठे असावे तर मी येथे जे पाहतो ते VGS 2 व्होल्ट 3 व्होल्ट 4 व्होल्ट 5 व्होल्ट 6 व्होल्ट 7 व्होल्ट 8 व्होल्ट व्हीजीएस वाढवण्यासाठी मी माझ्या नाल्याचा प्रवाह वाढवून माझ्या ड्रेनच्या स्त्रोत व्होल्टेजमध्ये वाढण्यावर अवलंबून पाहू शकतो आलेख हा आलेख बरोबर आहे जर मला हस्तांतरणाची वैशिष्ट्ये अगदी सहज काढायची असतील तर तुम्हाला VGS विरूद्ध ID काढावा लागेल तो प्लॉट आहे जो तुम्हाला आत्ता काढायचा आहे तुम्ही 0 पासून VGS च्या सुरुवातीला लिहा तुम्ही किती 8 व्होल्ट लागू केले ते तर 0 1 2 3 4 5 6 7 8 मग तुम्ही काय करता मग तुम्ही काय करता हे VGS मूल्य कनेक्ट करा हे 0 मूल्य जेथे 0 आहे ते येथे जोडलेले आहे जेथे एक आहे तर जर तुम्हाला VGS 4 व्होल्ट दिसले तर आम्हाला 4 व्होल्ट होते ते 4 व्होल्ट येथे बरोबर आहे जेथे 5 व्होल्ट आहे 5 व्होल्ट येथे बरोबर आहे जेथे 6 व्होल्ट आहे 6 व्होल्ट येथे बरोबर आहे म्हणून जर मी कनेक्ट केले तर मी याप्रमाणे कनेक्ट केले तर तुम्हाला येथे एकतर करंट दिसेल माझ्याकडे येथे करंट आहे मला x मध्ये दोन्ही दिशांमध्ये करंट आहे क्षमस्व माझ्याकडे दोन्ही प्लॉटमध्ये y दिशेने येथे करंट आहे आणि इथे मला करंट अधिकार आहे तर मी फक्त 10 मध्ये करंट 9 मध्ये सामील होत आहे 9 9 सह 9 क्षमस्व 9 सह 9 8 सह 8 7 आणि 7 पहा मग आमच्याकडे 6 आहेत आमच्याकडे 5 4 हक्क आहेत आमच्याकडे 3 आहेत 2 आणि आमच्याकडे एक अधिकार आहे मी करंट सामील झालो आहे अक्ष कारण दोन्ही y अक्ष ID आहेत हे सोपे आहे आता मला काय करायचे होते मला फक्त व्होल्टेज शोधायचे होते तर व्होल्टेज व्हीजीएस 3 व्होल्ट्स ते व्हीजीएस कुठे 3 व्होल्ट्सच्या बरोबरीचे आहे व्हीजीएस 4 व्होल्ट येथे कुठेतरी येथे 6 व्होल्ट येथे 8 व्होल्ट येथे 9 व्होल्ट किंवा येथे 7 व्होल्ट तर आता मला फक्त यासारख्या ओळींमध्ये सामील व्हावे लागले म्हणून जर तुम्हाला आयडी विरुद्ध व्हीडीएस माहित असेल तर तुम्हाला आयडी विरुद्ध व्हीजीएस सापडेल जर तुम्हाला आयडी विरुद्ध व्हीडीएस माहित असेल तर तुम्ही सहजपणे आयडी विरुद्ध व्हीजीएसची हस्तांतरण वैशिष्ट्ये शोधू शकता तर पुन्हा जर तुम्हाला पटकन समजून घ्यायचे असेल की आम्ही काय केले आहे आम्ही येथे काय केले आहे की आम्ही आयडी विरुद्ध व्हीडीएस प्लॉट काढला आहे आता मी आयडी विरुद्ध व्हीजीएस प्लॉट काढण्यासाठी आयडी विरुद्ध व्हीजीएस प्लॉट काढत आहे सर्वप्रथम मी या दोन्ही प्लॉटमधील सध्याच्या ओळी दुरुस्त करतो हे मी आता केले होते मी काय करेन मी एक व्होल्ट पुढे 1 वोल्ट 2 व्होल्ट 3 व्होल्ट 4 व्होल्ट 5 व्होल्ट 6 व्होल्ट 7 व्होल्ट आणि 8 व्होल्ट वरून व्होल्ट काय काढू हे माझे व्हीजीएस आहे आता हे खूप सोपे आहे आता मला जे करायचे होते ते मला व्हीजीएस 3 व्होल्ट पहावे लागेल माझा करंट एक आहे तर मी इथे फक्त एक खूण ठेवीन मग दुसरा एक VGS 5 व्होल्ट माझा करंट सुमारे 2 आहे म्हणून मी ते येथे चिन्हांकित करेन जे 6 व्होल्टच्या बरोबरीचे आहे माझे करंट सुमारे 4 बरोबर 4 किंवा होय त्याचे 4 मी पुन्हा येथे एक चिन्ह ठेवेन मग माझे व्हीजीएस 7 मोल्सच्या बरोबरीचे आहे माझे करंट सुमारे 7 मिलीअँपिअर आहे म्हणून मी येथे चिन्हांकित करीत आहे जेव्हा माझे व्हीजीएस 8 व्होल्ट माझे करंट सुमारे 10 मिलीअँपिअर आहे म्हणून मी इथे पुन्हा मार्किंग करत आहे आता जर मी या सर्व गुणांना सामील केले जर मी यासारख्या सर्व गुणांना सामील केले तर माझ्याकडे माझी वैशिष्ट्ये आहेत आता ट्रायोड क्षेत्रांमध्ये काहीही नाही परंतु आपला ओमिक प्रदेश संतृप्ति प्रदेश आपल्याला VDS माहित आहे VDS VGS VT And आणि ID k2 आणि मग कट ऑफ प्रदेश आहे तर हस्तांतरण खाते मिळवताना फक्त संपृक्तता क्षेत्रे संपृक्तता स्तर कार्यरत असतात कारण ID k2 तर आमच्याकडे कोणतेही रेखीय वक्र नसतील आमच्याकडे कोणतेही रेषीय वक्र नसतील तर एन चॅनेल एमओएसएफईटीची ही आपली हस्तांतरण वैशिष्ट्ये आहेत आता पुढील मॉड्यूलमध्ये आपण डिप्लेशन प्रकार एमओएस ट्रान्झिस्टर काय आहे ते पाहू डिप्लेशन प्रकार एमओएस ट्रान्झिस्टर मग आम्ही पुढचा वर्ग सध्या सुरू ठेवू जे आम्ही पाहिले ते आम्ही पाहिले आहे की जर तुम्हाला चॅनेल एमओएसएफईटी आणि वर्धन प्रकार एमओएसएफईटी दिले गेले तर एमओएसएफईटी कसे कार्य करेल आम्ही वेगवेगळ्या प्रकरणांना कसे समजू शकतो जेव्हा आम्ही वेगवेगळे अर्ज करतो ड्रेन टू सोर्स व्होल्टेज वर्धित प्रकार एमओएसएफईटी साठी ड्रेन ट्रान्सफर वैशिष्ट्यांचे काय आम्ही हे ड्रेन ट्रान्सफर वैशिष्ट्ये वक्र कसे मिळवू शकतो आणि जेव्हा आम्ही व्हीडीएसचे वेगवेगळे मूल्य विचारात घेतो आणि व्हीजीएसचे वेगवेगळे मूल्य विचारात घेतो आणि संपृक्तता व्होल्टेज काय आहे हे कट ऑफ व्होल्टेज काय आहेत ट्रायोड प्रदेश काय आहे आणि आम्ही कसे करू शकतो तुम्हाला आयडी विरुद्ध व्हीडीएस प्लॉट दिल्यास हस्तांतरण वैशिष्ट्ये प्लॉट करा तर आम्हाला माहित आहे की आयडी विरुद्ध व्हीडीएस प्लॉट वर्धित प्रकारात स्त्रोत व्होल्टेजवर भिन्न गेट लागू करून व्युत्पन्न केले जाऊ शकते तर आमच्याकडे VGS प्लॉट विरुद्ध ID असू शकते आणि आम्ही करंट ओळ कनेक्ट करू शकतो आणि मग आपण गेट सोर्स व्होल्टेजसाठी उभ्या रेषा काढू शकतो आणि नंतर तुम्ही माझ्या आयडी विरुद्ध व्हीडीएस मध्ये गेट ते सोर्स व्होल्टेज पाहू शकता त्यानुसार माझा करंट काय आहे मी माझ्या आयजी विरुद्ध व्हीजीएस प्लॉटमध्ये करंट टाकू मी MOSFET वर्धन प्रकारासाठी माझी हस्तांतरण वैशिष्ट्ये काढतो तर आता तुम्ही फक्त पाहिले नाही की तुम्ही चॅनेल वर्धन प्रकार MOSFET किंवा n चॅनेल MOSFET कसे बनवू शकता हे तुम्हाला देखील माहित आहे तुम्हाला देखील माहित आहे जेव्हा मी जेव्हा फॅब्रिकेशन बद्दल बोलतो तेव्हा ते सांगते हे प्रत्यक्ष बनावटी नाही प्रयोगात्मक मार्ग आहे परंतु किमान तुम्ही MOSFET तयार करण्यासाठी आपण प्रक्रिया प्रवाह कसे डिझाइन करू शकता या सिद्धांतावर पाहिले जाते आणि मग आम्ही या विशिष्ट व्याख्यानाकडे गेलो जिथे आता आपण पाहिले आहे की वर्धन प्रकार MOSFET कसे वागेल आणि हस्तांतरण वैशिष्ट्ये काय आहेत पुढच्या वेळी पुढचे व्याख्यान आपण काय बघणार आहोत आम्ही कमी होणारा प्रकार n mos ट्रान्झिस्टर बघणार आहोत आणि पुन्हा आपण ड्रेन च्या वैशिष्ट्यांचे बांधकाम पाहू तर हे नाही आणि हे पुढील व्याख्यान होणार नाही ते त्याच व्याख्यानाचा भाग असेल परंतु पुढील मॉड्यूल असेल तर तोपर्यंत तुम्ही फक्त मी शिकवलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि मी तुम्हाला पुढच्या मॉड्यूलमध्ये काळजी घेईन अलविदा